जेव्हा आपल्या प्रोग्राममध्ये काही गोष्टी चुकीच्या ठरतात तेव्हा काय करायचे ते बघूया आता अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चुकीच्या असू शकतात उदाहरणार्थ आपल्याजवळ एक्स डिवाइडेड बाय झेड असे एक्सप्रेशन आहे आणि झेड ची व्हॅल्यू शून्य आहे तर अशा एक्सप्रेशन ची व्हॅल्यू मोजल्या जाऊ शकत नाही किंवा आपण जर एखाद्या स्ट्रिंगचे रूपांतरण एखाद्या इन्टिजर मध्ये करू इच्छितो जिथे स्ट्रिंग एस हे एखाद्या इन्टिजर चे वैध प्रतिनिधित्व करत नाही ज्याची व्हॅल्यू परिभाषित केली नाही अशा नावाचा वापर करून देखील आपण एखाद्या एक्सप्रेशन ची गणना करण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा आपण अस्तित्वात नसलेल्या लिस्टमध्ये एखादे स्थान अनुक्रमिक करण्याचा प्रयत्न करू पुढे जाताना आपण डिस्कवरील फाईल कशा वाचायच्या आणि लिहायच्या हे बघणार आहोत तर कदाचित आपण एखादी फाइल वाचण्याचा प्रयत्न करीत आहोत परंतु कदाचित अशी कुठलीही फाईल अस्तित्वात नाही किंवा आपण एखाद्या फाईल मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करीत आहोत पण डिस्क खरोखरच पूर्णपणे भरली आहे तर बऱ्याच अशा परिस्थितीमध्ये आपला प्रोग्राम चालू असताना आपल्याला काही त्रुटी उद्भवू शकते यापैकी काही त्रुटींचा अंदाज केला जाऊ शकतो तर काही अनपेक्षित असतात आपण एखाद्या त्रुटीचा अंदाज लावू शकत असल्यास आपण त्यास त्रुटी म्हणून नव्हे तर अपवाद म्हणून प्राधान्य देऊया तर अपवादात्मक शब्दाचा विचार करा आपल्याला एक सामान्य परिस्थिती उद्भवते ज्याप्रकारे आपण आपल्या प्रोग्राम रन करू इच्छिता आणि नंतर कधीकधी एखादी अपवादात्मक परिस्थिती उद्भवते जिथे काही तरी चुकीचे घडते आणि आपण पण या अपवादात्मक परिस्थितीला हाताळण्यासाठी एक योजना प्रदान करतो आणि यालाच एक्सेप्शन हॅण्डलिंग असे म्हणतात तर एक्सेप्शन हँडलिंग याबद्दल सांगेल जेव्हा एखादी गोष्ट चुकीची ठरते तेव्हा आपण सुधारात्मक कृती कशी प्रदान करतो आता सुधारात्मक कृतीचा प्रकार हा कोणत्या प्रकारची त्रुटी उद्भवते त्यावर अवलंबून असतो उदाहरणार्थ जेव्हा आपण एखादी फाईल वाचण्याचा प्रयत्न करतो आणि ती फाईल अस्तित्वात नाही परंतु आपण युजरला एखाद्या फाईलचे नाव टाईप करण्यास सांगितले होते तर तुम्ही एक संदेश दर्शवू शकता आणि युजरला त्या फाईलचे नाव पुन्हा टाईप करण्यास सांगू शकता असे म्हणत की सांगितलेली फाईल अस्तित्वात नाही दुसरीकडे लिस्टच्या मर्यादेबाहेर अनुक्रमणिका तयार केली जात असेल तर आपल्या प्रोग्राम मध्ये कदाचित एखादी एरर आहे आणि आपण ही व्हॅल्यू प्रिंट करू इच्छितो अनुक्रमणिका ची व्हॅल्यू आपल्या प्रोग्राम मध्ये काय चूक झाली आहे हे शोधण्याचा प्रयत्न करते कधीकधी एरर हँडलिंग हे जसे की आपल्या एरर प्रोन प्रोग्राम ला कदाचित डीबगकरण्यासाठी असते या सगळ्यासाठी आपल्याला प्रोग्राम मध्ये न चुकता ही त्रुटी पकडण्याचा एक मार्ग आहे म्हणून जसे आपण बघितले की जेव्हा आपल्याला त्रुटी उद्भवतात आणि आपण एखादी त्रुटी पकडण्यासाठी इंटरप्रीटर चा वापर करतो पण त्या मार्गाने त्रुटी पकडल्या जात नाही तर प्रत्यक्षात आपण तो प्रोग्राम संपवतो आणि बाहेर पडतो म्हणून आपण असा एक मार्ग इच्छित आहे जो एरर पकडेल आणि प्रोग्राम ना थांबवता त्या एरर ला हाताळेल आता बऱ्याच प्रकारच्या त्रुटी आहे आणि त्यापैकी काही आपण बघितल्या आहे पण आपण कदाचित त्याची सूक्ष्मता नाही बघितली उदाहरणार्थ आपण जेव्हा पायथोन रन करतो आणि आपण काहीतरी चुकीचे टाईप करतो तेव्हा आपल्याला काहीतरी मिळते ज्याला सिंटॅक्स एरर असे म्हणतात आणि पायथोन आपल्याला एक संदेश दर्शवतो की सिंटॅक्स एरर किंवा अवैध सिंटॅक्स उदाहरणार्थ समजा आपण एक लिस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि चुकीने आपण कॉमा च्या ऐवजी सेमी कोलन चा वापर करता तर पायथोन तत्काळ त्या सेमी कोलन कडे बोट दाखवते आणि म्हणते की ही एक सिंटॅक्स एरर आहे हा अवैध पायथोन सिंटॅक्स आहे अर्थात आपल्याकडे अवैध सिंटॅक्स असल्यास प्रोग्राम रन होणार नाही आणि आपण याबाबतीत जास्त काही करू शकत नाही तर आपल्याला खरोखर कशामध्ये रस आहे तर वैध प्रोग्राम मध्ये उद्भवणाऱ्या त्रुटी प्रोग्राम सिंटॅक्टिकली अचूक आहे जसे की पायथोन इंटरप्रीटर कार्यान्वित करू शकेल परंतु कोड कार्यन्वित करताना काही त्रुटी उद्भवतील यालाच रन टाईम एररस असे म्हणतात या एरर प्रोग्राम रन होत असताना येतात आणि इथे पुन्हा आपण या एररस बघितल्या आणि त्या काही निदानविषयक माहिती घेऊन आल्या आहेत उदाहरणार्थ जर आपण ज्याची व्हॅल्यू अपरिभाषित आहे असे एखादे नाव वापरले तर आपल्याला पायथॉन कडून असा संदेश मिळेल की हे नाव परिभाषित केलेले नाही आणि आपल्याला सुरुवातीला असा एक कोट देखील मिळेल जे म्हणेल की ही एक नेम एरर आहे ही पायथोन ची कोणत्या प्रकारची एरर आहे ते सांगण्याचा एक मार्ग आहे त्याच प्रकारे जर आपल्याकडे एक अरीथमॅटिक एक्स्प्रेशन आहे जिथे आपण एखाद्या व्हॅल्यूला 0 डिवाइड करतो तर आपल्याला एक झिरो डिव्हिजन एरर असे मिळेल आणि शेवटी जर आपण एखाद्या लिस्टला रेंज बाहेर अनुक्रमित करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला इंडेक्स एरर असे काहीतरी मिळेल चला तर आपण या सर्व एररस कडे बघू या आपण असा विश्वास ठेवू या की आपल्याला हे सर्व कळले आहे समजा आपण असे म्हणूया y बरोबर 5 पट x आणि आपण x ला कुठेही डिफाइन केले नाही तर आपल्याला एक इंडेक्स एरर मिळते तसेच एक नेम एरर मिळते आणि ते स्पष्टपणे सांगते की नेम एक्स हा कुठेही डिफाइन केलेला नाही दुसरीकडे आपण जर असे म्हटले की y बरोबर 5 डिवाइडेड बाय 0 तर आपल्याला एक झिरो डिव्हिजन एरर मिळते आणि त्यासोबत डिव्हिजन बाय झिरो असा संदेश मिळतो आणि शेवटी जर आपण एक लिस्ट घेतली आणि त्यात 1 2 असे लिहिले आणि नंतर आपण तिसऱ्या स्थानाबद्दल विचारले तर आपल्याला ते म्हणते की या लिस्ट मध्ये तिसरे स्थान अस्तित्वात नाही म्हणून ही एक इंडेक्स एरर आहे तर पायथोनचे इंटरप्रीटर आपल्याला यातील उदाहरणांमधून एरर च्या प्रकारांविषयी सांगते आणि लक्षात घ्या कि सुरूवातीस जसे एरर चे नाव लिहिले आहे इंडेक्स एरर नेम एरर झिरो डिव्हिजन एरर अधिक त्या एररच्या निदानाचे नंतर स्पष्टीकरण दिले आहे प्रथम आपण काही शब्दावलीवर त्वरेने तोडगा काढू या तर सामान्यतः एरर दर्शविण्याच्या कृतीला एक्सेप्शन उपस्थित होणे असे म्हणतात म्हणून जेव्हा पायथोन चा इंटरप्रीटर एखादी एरर शोधून काढतो तेव्हा आपल्याला त्या एरर विषयी माहिती देतो आणि आपण जसे पाहिले की एरर दोन भागात आढळते एरर चा प्रकार हा ती एरर कशा प्रकारची आहे ते सांगते म्हणून नेम एरर किंवा इंडेक्स एरर किंवा झिरो डिव्हिजन एरर आहे आणि दुसरीकडे ही एरर कुठे उद्भवली हे सांगणारी काही निदान विषयक माहिती सुद्धा आपल्याला सांगते म्हणून ते फक्त आपल्याला एवढे सांगत नाही की अरे हि व्हॅल्यू काही परिभाषेत केलेली नाही ते आपल्याला विशेषतः सांगते की नेम x हे परिभाषित केलेले नाही हे आपल्याला सुचवते जसे की आता एरर कुठे असू शकते जेव्हा पायथोन एखाद्या एरर चा संकेत देते तेव्हा आपण त्या प्रोग्राम मध्ये काय करू शकतो की आपल्याला तो प्रोग्राम हाताळायचा आहे बरोबर तर आपण एरर प्रकाराच्या आधारावर अपेक्षा करून सुधारात्मक कारवाई करू इच्छितो म्हणून म्हणून आपण प्रत्येक एरर प्रकारासाठी सारख्याच प्रकारची कारवाई नाही करू इच्छित त्यामुळे हे जाणून घेणे महत्वाचे आहे की ती नेम एरर आहे किंवा इंडेक्स एरर आहे किंवा आणखी काही आणि एरर म्हणजे काय यावर अवलंबून आपण त्या प्रकारच्या एररससाठी योग्य ती कारवाई करू शकतो आणि शेवटी एखादी एरर किंवा एखादे एक्सेप्शन स्पष्टपणे हाताळले न गेल्यास पायथोन इंटरप्रीटर कडे कुठलाही पर्याय नसतो इंटरप्रीटर तो प्रोग्राम थांबवतो म्हणून जर एखादे एक्सेप्शन हाताळले नाही गेले तर ते प्रोग्रामचे एक्झिक्युशन थांबवते हे आपण एका नवीन प्रकारच्या ब्लॉकचा वापर करुन केले आहे ज्याला आपण यापूर्वी कधीही बघितले नाही त्याला ट्रायअसे म्हणतात तर आपल्याजवळ ट्राय ब्लॉक आहे तर जेव्हा आपल्याजवळ कोड आहे इथे आपण असा अंदाज बांधतो की या ट्राय ब्लॉक मध्ये काही एरर टाकल्या असू शकतात हा आपला नेहमीचा कोड चा ब्लॉक आहे जिथे आपण असा अंदाज बांधतो की काहीतरी चुकीचे आहे आणि आता आपण एररच्या प्रकारानुसार चुकीच्या मार्गावर येऊ शकणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आकस्मिकता प्रदान करतो आणि हे सर्व एक्सेप्ट स्टेटमेंट चा वापर करून प्रदान केले जाते हे असे म्हणते की हे करून पहा आणि जर काही चुकत असेलतर योग्य एक्सेप्ट कडे एकामागून एक जाता येते पहिल्यांदा एखादी इंडेक्स एरर आली तर काय होते ते सांगतो जर एखादी इंडेक्स एरर उद्भवली तर अशा प्रकारचा कोड येतो दुसरीकडे कदाचित मला एखादी नेम एरर किंवा एखादी कि एरर या दोन्ही एरर साठी मी सारखीच गोष्ट करतो तर हा पुढील एक्सेप्ट ब्लॉक आहे तर तुमच्याकडे जसे अनेक प्रकारचे एक्सेप्ट ब्लॉक्स असू शकतात जसे तुमच्याजवळ तुम्ही अंदाज बांधू शकता अशा अनेक प्रकारच्या एरर असतात त्यासाठी प्रत्येक प्रकारची एरर हाताळली गेली पाहिजे असे बंधनकारक नाही आता तुम्ही ज्या सर्व एररस चा अंदाज नाही बांधू शकत अशांसाठी काहीतरी करू इच्छिता तर तुमच्याजवळ एक प्युर एक्सेप्ट ब्लॉक आहे तर एक नेकेड एक्सेप्ट ब्लॉकचा प्रकार ज्यामध्ये तुम्ही एरर चा प्रकार निर्दिष्ट करीत नाही आणि बाय डिफॉल्ट असे एखादे एक्सेप्ट स्टेटमेंट इतर सर्व एक्सेप्शन्स ला पकडते लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे हे अनुक्रमाने घडते जर माझ्याकडे तीन एररस आहेत उदाहरणार्थ माझ्याकडे एखादी इंडेक्स एरर आहे आणि एखादी नेम एरर आणि एखादी झिरो डिव्हिजन एरर तर काय घडणार की हे प्रथम येथे जाणार आणि शोधेल की तिथे इंडेक्स एरर आहे हा कोड कार्यान्वित होईल दुसरीकडे नेम एरर कोड एक्झिक्युट होणार नाही जर माझ्याकडे फक्त नेम एरर होती आणि माझ्याकडे जर एखादी झिरो डिव्हिजन होती तर उदाहरणार्थ तिथे प्रथम नेम एरर आहे ते पहिले इथे येणार आणि शोधेल की तिथे इंडेक्स वर नाही नंतर इथे येईल आणि म्हणेल तिथे नेम एरर आहे आणि कोड कार्यान्वित होईल झिरो डिव्हिजन एरर स्पष्टपणे हाताळली जाणार नाही प्रोग्राम रद्द केला जाणार नाही पण झिरो डिव्हिजन एरर असलेल्या कोडची अंमलबजावणी केली जाणार नाही हे असे नाही की ते प्रत्येक ठिकाणी जाऊन एक्सेप्ट स्टेटमेंट ला जुळणारी एरर शोधेल आणि बाकीचे वगळेल तर शेवटी जर विशेषतः या उदाहरणामध्ये माझ्याजवळ झिरो डिव्हिजन एरर होती तर कारण एखादी इंडेक्स एरर नाही आणि ही नेम एरर नाही हे यामधून एकामागून एक जाईल आणि इकडे येईल इथे शोधेल की की त्या प्रकारातली एरर नाही ती या प्रकारामधली एरर नाही आणि ते डिफॉल्ट एक्सेप्ट स्टेटमेंट जवळ जाईल आणि इतर सर्व एक्सेप्शन्स ला पकडेल शेवटी पायथोन आपल्याला एक उपयुक्त पर्याय कलम प्रदान करतो ज्याला एल्स असे म्हणतात तर हा एल्स एखाद्या फॉर किंवा एखाद्या ह्वाइल सोबत निगडीत असलेल्या एल्स प्रमाणेच कार्य करतो लक्षात ठेवा कि फॉर किंवा ह्वाइल हे असे आहेत की जे ब्रेक होत नाही ते सहसा टर्मिनेट होतात नंतर एल्सची अंमलबजावणी केली जाते जर तिथे ब्रेक झाला तर एल्स ला अशा वगळण्यात येते अशाच प्रकारे जर सामान्यतः ट्राय मध्ये कुठलीही एरर सापडली नाही तर तो एक्झिक्युट होते आणि नंतर एल्सची अंमलबजावणी करण्यात येते अन्यथा एल्सला योग्यरीत्या वगळले जाते तर आपल्याजवळ असणाऱ्या एल्स ब्लॉकची अंमलबजावणी तेव्हा होणार जेव्हा सामान्यतः ट्राय कुठलीही एरर नसताना टर्मिनेट केला जाईल एक्सेप्शन्स कसे हाताळायचे याची संपूर्ण रचना अशी आहे आपण आपल्याला हवा असणारा कोड एका ट्राय ब्लॉक मध्ये ठेवतो नंतर आपल्याजवळ एक्सेप्ट ब्लॉकचा एक क्रम आहे जो विविध प्रकारच्या एक्सेप्शन्स ला पकडतो आपण एकापेक्षा जास्त प्रकारचे एक्सेप्शन्स एका ट्यूपलमध्ये क्रमानुसार ठेवून पकडू शकतो आपल्याजवळ एक डिफॉल्ट एक्सेप्ट आहे जे इतर न हाताळले गेलेल्या एक्सेप्शन्स ला पकडते जे कुठल्याही नावाशी निगडित नाही आणि शेवटी आपल्याजवळ एक एल्स ब्लॉक आहे ज्याची अंमलबजावणी ट्राय टर्मिनेट झाल्यास होईल आता आपण एक्सेप्शन हॅन्डलींग चा वापर ज्या एरर चा अंदाज घेता येत नाही त्या हाताळण्यासाठी बघितल्या आपण याचा वापर आपली प्रोग्रामिंग शैली बदलण्यासाठी देखील करू शकतो चला तर आपण एक ठराविक उदाहरण बघूया आपण आत्ताच बघितले की पायथोन मध्ये आपण डिक्शनरी चा वापर करू शकतो तर डिक्शनरी किज च्या सहाय्याने व्हॅल्यू जोडते इथे आपल्याजवळ दोन किजआहेत धवन आणि कोहली आणि प्रत्येक कि जी एक नाव आहे आपल्याजवळ एक स्कोरस ची लिस्ट आहे तर हा स्कोरएक डिक्शनरीआहे ज्याच्या कीज स्ट्रिंगज़strings सूत्र आहे आणि ज्याच्या व्हॅल्यूज नंबर ची लिस्ट आहे आता समजा आपण यास स्कोर ला इथे जोडू इच्छितो स्कोर एका विशिष्ट फलंदाज बी सोबत संबंधित आहे तर आपल्याकडे फलंदाज बी साठी स्कोर एस आहे आणि आपण ही डिक्शनरी अपडेट करू इच्छितो आता आपल्या जवळ दोन परिस्थिती आहे पहिली अशी की आपल्याकडे डिक्शनरी मध्ये बी साठी आधीपासूनच एन्ट्री आहे अशा परिस्थितीत आपण बी च्या अस्तित्वात असलेल्या लिस्ट स्कॉर्स एस सोबत जोडू इच्छितो दुसरी परिस्थिती अशी आहे की हा नवीन फलंदाज आहे बी साठी कुठलीही की नाही अशा परिस्थितीत आपण एस समाविष्ट असलेल्या लिस्ट बरोबर बी चा स्कोर सेट करून एक नवीन की निर्माण केली आहे आपल्याकडे दोन पर्याय पद्धती आहेत ती एक चूकआहे जी आपण अस्तित्वात नसलेल्या की सोबत जोडण्याचा प्रयत्न करतो पण जर एखादी की अस्तित्वात असेल तर आपण तिला एस सोबत पुन्हा नेमून गमावू इच्छित नाही तर आपण तिला जोडू इच्छितो म्हणून आपण या दोन परिस्थिती मध्ये फरक करणार आहोत आपण आधीपासूनच पाहिलेल्या गोष्टींचा उपयोग करण्याचा मानक मार्ग म्हणजे व्हॅल्यू बी कि म्हणून स्कॉर्स मध्ये आढळते का ते तपासण्यासाठी स्टेटमेंट चा वापर करणे तर आपण म्हणतो बी हा स्कॉर्स डॉट की मध्ये आहे तर आपण स्कोर ला जोडतो नाहीतर आपण एक नवीन एन्ट्री निर्माण करतो तर हे ठीक आहे आता आपण प्रत्यक्षात हे एक्सेप्शन हॅन्डलींग चा वापर करून पुढील प्रमाणे करू शकतो आपण याला ट्राय ब्लॉक मध्ये टाकून अपेंड करण्याचा प्रयत्न करतो बरोबर आपण असे समजू या की फलंदाज बी हा या डिक्शनरी स्कॉर्स मध्ये आधीपासूनच कि म्हणून अस्तित्वात आहे आणि आपल्या ट्राय ब्लॉक मध्ये स्कॉर्स बी डॉट अपेंड एसआहे काय घडेल जर बी तिथे नसेल तर पायथोन आपल्याला एक एरर सूचित करेल असे म्हणून की ही एक इनव्हॅलिडinvalid अवैध की आहे आणि त्याला की एरर असे म्हणतात तरआपण या एक्सेप्ट स्टेटमेंट कडे परत वळूया नंतर आपण असे म्हटले की अरे जर इथे बी च्या स्कोरसला एस सोबत ट्राय ब्लॉक मध्ये जोडले तर आपण एक एन्ट्री बी चा स्कोर बरोबर एस असे तयार करतो तर ही एक वेगळ्या प्रकारची शैली आहे हे असे नाही की एक इतरापेक्षा चांगला आहे पण हे फक्त यावर जोर देते की एकदा एक्सेप्शन हँडलींग आपल्या नियंत्रणाखाली आले की आपण आपल्या सवयी च्या गोष्टी वेगळ्या रीतीने करू शकतो आणि हे काहीवेळा आणखी स्पष्ट होते की ही एक प्रकारची शैली आहे तुम्ही नंतर उजवीकडे किंवा डावीकडे जाऊ शकता दोन्ही पायथोन च्या कोडचे वैध तुकडे आहेत जेव्हा आपल्याला एखादी एरर येते तेव्हा प्रत्यक्षात काय होते ते पाहूया तर समजा आपण काहीतरी अंमलात आणण्यास सुरुवात करतो आपल्याकडे फंक्शन एफ ला फंक्शन कॉल आहे त्यासोबत पॅरामीटर्स वाय आणि झेड आहे हे जाणार आणि फंक्शन ची व्याख्या बघणार आणि त्या व्याख्या च्या आत मध्ये शोधणार तर या कॉल चा परिणाम या कोडची अंमलबजावणी करण्यासाठी होतो आणि या व्याख्येमध्ये अजून एक फंक्शन जी कॉल होते यामुळे आपल्याला एक नवीन परिभाषेत स्थलांतरित केले जाईल क्षमा असावी हे जी त्याच ओळीवर असावे आणि यामुळे आणखी एक नवीन फंक्शन एच असेल आणि शेवटी आपण जेव्हा एच कडे जाणार तिथे अडचण येईल एचच्या आत कुठेतरी एखादी इंडेक्स एरर आहे आणि जिथे आपण ही लिस्ट वापरली होती उदाहरणार्थ एच मध्ये आपण तो ट्राय ब्लॉक ठेऊ शकत नाही आणि म्हणून एरर हाताळली जात नाही तर काय होईल आपण म्हटले होते की जेव्हा एखादी एरर हाताळली जात नाही तेव्हा तो प्रोग्राम रद्द होतो पण प्रोग्राम थेट रद्द होत नाही हे फंक्शन रद्द होईल आणि ते एररला जिथे कुठे कॉल केले जाईल तिथे हस्तांतरित करेल तर मग काय घडेल इथे ही इंडेक्स एरर या पॉईंट वर परत जाईल जिथे जी मध्ये एच इन्वोकinvoke आवाहन केला गेला होता आता जणू जी ने इंडेक्स एरर निर्माण केली आहे एच ला कॉल करताना देखील इंडेक्स एरर निर्माण झाली आहे तर इंडेक्स एरर ही प्रत्यक्षात जी मध्ये अस्तित्वात आहे कारण एच ने काहीही केलेले नाही आपण फक्त त्याला एरर परत केली आहे आता आपल्याकडे दोन मार्ग आहेत एक तर जी मध्ये ट्राय ब्लॉक असला पाहिजे पण जर जी मध्ये कुठलाही ट्राय ब्लॉक नाही तर या एरर चा परिणाम म्हणजे जी ला रद्द केले जाईल तर पुढे काय होईल की जर जी ने हे हाताळले नाही तर हे जिथे जाईल ते म्हणजे एफ मध्ये जिथून जी ला कॉल केले होते आणि त्याप्रमाणेच जर आता एफ ने हे हाताळले नाही तर ते मेन प्रोग्राम मध्ये परत जाईल जिथून एफ ला कॉल केले होते तर आपण फंक्शन कॉल्ज़च्या सिक्वेन्स नुसार मागे परत जाऊन एरर परत करणार आहोत जर आपण त्याला या फंक्शनमध्ये हाताळू शकलो नाही ही जिथे आपण आत्ता आहोत एरर त्या ठिकाणी परत जाऊन या फंक्शनला रद्द करेल परत मागे जाईल आणि शेवटी जेव्हा ती एरर मेन थ्रेडच्या नियंत्रणाखाली येईल पहिल्या पायथोन कोडचे पहिले फंक्शन ज्याची आपण अंमलबजावणी करणार आहोत तिथे जर का एरर हाताळली गेली नाही तर निश्चितपणे संपूर्ण पायथोन प्रोग्रम रद्द होईल तर हे असे नाही जसे की आपल्याला सर्वात प्रथम एरर सापडेल जी हाताळली नाही तर ती रद्द होईल ती फक्त नियंत्रण परत करेल जिथून तिला कॉल केले गेले होते आणि कॉल्सच्या सिक्वेन्स अनुसार श्रेणीय पद्धतीने आपण तिला कुठल्याही पॉइंटला पकडू शकू तर आपल्याला एरर त्या स्थानापासून पकडण्याची गरज नाही जिथे ती हाताळली जाईल आपण तिला त्या उच्च स्थानापासून पकडू या जिथुन आपण तिला कॉल केले आहे एक्सेप्शन हँडलींग चा सारांश आपल्याला रन टाइम एररस चा कुशलतेने सामना करण्याची अनुमती देते म्हणून पायथोन जेव्हा एखादी एरर ध्वजांकित करतो तेव्हा आपल्याला त्या एरर चा प्रकार आणि निदानविषयक माहिती देखील सांगतो ट्राय आणि एक्सेप्ट ब्लॉकचा वापर करून आपण एरर चा प्रकार तपासू शकतो आणि त्या प्रकारानुसार योग्य कारवाई करू शकतो आपण हे देखील डिक्शनरी चे उदाहरणात बघितले की जेव्हा एखादी व्हॅल्यू समाविष्ट केली जाते की आपण प्रोग्रामिंग ची नवीन शैली विकसित करण्यासाठी एक्सेप्शन हँडलींग चा फायदा घेऊ शकतो आणि शेवटी आपण काय बघितले की जसे आपण पुढे गेलो आणि आपण इनपुट आउटपुट आणि फाईल हाताळायला सुरुवात केली एक्सेप्शन्स हे खरे तर खूप सामान्य असते जसे की आपण यापूर्वी एका उदाहरणात बघितले की आपण नमूद केले की एक फाईल सापडत नाही आहे किंवा एक डिस्क फुल आहे इनपुट आणि आऊटपुट चा स्वाभाविकपणे प्रोग्राम बाहेरील गोष्टींसोबत परस्परसंवाद होतो आणि म्हणून एरर मिळण्याची जास्त शक्यता असते आणि म्हणून आपल्याजवळ अशा युक्त्यांनी परिपुर्ण बॅग असणे गरजेचे आहे